आता या पाठात आपण विशेषत कोणत्याही एम्पलीफायर डिव्हाइसकडे पहात नाही तर केवळ एम्पलीफायर उपकरणांमध्ये असलेल्या सामान्य वैशिष्ट्यांविषयीच बोलणार आहोत एम्पलीफायरला इनपुट आणि आउटपुट असतात तर आपण असे गृहित धरू की ते दोन पोर्ट नेटवर्क आहे त्यापैकी एका पोर्टवर आपण इनपुट देऊ आणि दुसर्या पोर्टवरून आउटपुट घेऊ आणि सोपे जावे म्हणून आपण असा विचार करू या की हे तीन टर्मिनल दोन पोर्ट नेटवर्क आहे आपल्या बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट क्लासमध्ये अशा दोन पोर्टचे नेटवर्क आपण पाहिले असेल आणि हे पोर्ट 1 हे पोर्ट 2 आहे आणि हे कॉमन टर्मिनल आहे आता असे म्हणूया की मी एक सिग्नल जोडत आहे या पोर्ट 1 वर v1 जोडत आहे आणि मी पोर्ट व्होल्टेज आणि करंट v1 आणि i1 ची व्याख्या देखील लिहित आहे आणि दुसर्या पोर्टमध्ये v2 आणि i2 आहे असे समजा आपण दुसर्या पोर्टवरून आऊटपुट घेऊ पुन्हा मी येथे व्होल्टेज स्त्रोत दर्शविला आहे परंतु हे असे असणे आवश्यक नाही येथे सिरीज रेजिस्टन्स असू शकतो कारण आपण ज्या गोष्टी करू त्या आता सामान्य आणि फक्त पोर्ट व्हेरिएबलच्या बाबतीत असतील या बाजूने किंवा या बाजूने प्रत्यक्षात काय जोडले आहे हे महत्त्वाचे नाही आता आपण घेत असलेले प्रत्येक नेटवर्क पॅसिव आहे कारण त्यामध्ये आत उर्जा नसते ते केवळ उर्जा वापरू शकतात तर हे दोन पोर्ट नेटवर्क एन हे पॅसिवआहे तर याचा अर्थ असा आहे की v1 i1 v2 i2 शून्यापेक्षा जास्त असेल किंवा कदाचित शून्याइतके असेल ज्या बाबतीत ती कोणतीही उर्जा वापरू शकत नाही त्यामुळे कोणतीही उर्जा निर्माण होऊ शकत नाही त्यामध्ये आत कोणतेही उर्जा नसते आता एम्पलीफायर म्हणजे काय आहे सर्वप्रथम आपल्याला एम्पलीफिकेशनची आवश्यकता होती याचा अर्थ असा आहे की आपण एम्पलीफायर P मध्ये ठेवलेली शक्ती जेव्हा ते एम्पलीफायरमधून बाहेर येते तेव्हा मोठी झाली पाहिजे आपल्याला Pout म्हणजे बाहेर येणारी शक्ती आत जाणाऱ्या शक्तीपेक्षा मोठी हवी असते अन्यथा तेथे कोणतेही एम्पलीफिकेशन नाही तर आपल्याला हेच हवे आहे आता आमचे सर्किट एम्पलीफिकेशन करू शकते का ते पाहूया कारण आत्ताच मी म्हटले आहे की आपले सर्व नेटवर्क पॅसिवआहेत म्हणजेच v1 i1 v2 i2 हे शून्यापेक्षा जास्त असेल तर आता इनपुट पॉवर Pin म्हणजे काय Pin म्हणजे v1 i1आहे जेणेकरुन तुम्हाला दिसेल की v1 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये वाहणारा करंट i1 आहे तर या व्होल्टेज स्त्रोताद्वारे पुरविलेली शक्ती जी नेटवर्कच्या एका पोर्टमध्ये जात आहे ती v1 i1 आहे आणि लोडमध्ये वितरित केलेली शक्ती म्हणजे लोडमध्ये असलेले व्होल्टेज आहे ते लोडमध्ये वाहत असलेल्या करंट i2 गुणिले v2 इतकी आहे तर आउटपुट पॉवर v2 i2 आहे आपण v2 आणि i2ची चिन्हे पॅसिव साईंन कन्व्हेन्शननुसार निवडतो हे लक्षात ठेवा तर दोन पोर्टमधून जी शक्ती येत आहे ती v2 i2 आहे आता आपण फक्त v2 i2 दुसर्या बाजूस घेऊन पुन्हा व्यवस्थित केल्यास आपल्याला सहज दिसेल की v2 i2हा v1 i1पेक्षा कमी किंवा समान आहे दुसर्या शब्दांत सांगायचे तर Pout हा Pin पेक्षा कमी किंवा समान आहे आता हे आश्चर्यकारक नाही हे खरं तर असे म्हणतात की डिव्हाइस उर्जा नष्ट करीत आहे कारण आपण आधीच म्हटले आहे की हे पॅसिव डिव्हाइस आहे म्हणजेच ते फक्त शक्ती नष्ट करीत आहे आणि लक्षात ठेवा येथे शक्तीचे इतर कोणतेही स्रोत नाही इनपुट v1 हा केवळ एकच ऊर्जेचा स्त्रोत आहे म्हणून दोन पोर्टमधून जे काही बाहेर येत आहे ते स्त्रोताद्वारे वितरित केलेल्या शक्तीपेक्षा कमीतकमी किंवा तितकेच आहे आतापर्यंत मी हे कॅल्क्युलेशन देखील दाखविले आहे या नंतर आपल्याला शक्ती वाढविण्यासाठी काही इतर व्यवस्था कराव्या लागतील म्हणजे त्याचा उपयोग करुन घेण्यासाठी मी तुम्हाला या कॅल्क्युलेशन दाखविल्या आहेत परंतु कॅल्क्युलेशन मुळात दाखविते की येथे v1 हा शक्तीचा केवळ एकच स्रोत आहे आणि ते एक पॅसिव नेटवर्क आहे तर ते केवळ शक्ती वापरू शकतात जेणेकरून जी शक्ती बाहेर येऊ शकते ती केवळ एका उर्जा स्त्रोताद्वारे जी आत जाते त्यापेक्षा कमी असू शकते